डिझाईन स्टाईलसह सुरू ठेवा आणि मागील व्याख्यानात आम्ही एफपीजीए कडे पाहिले होते मग ते कसे वर्क करतात ते काय आहे आणि या व्हीएलएसआय डिझाइन स्टाईलच्या पार्ट दोनमधील या व्याख्यानमालामध्ये हे सबटोपिक आहे तर आपण इतर काही डिझाईन्स स्टाईल पहात आहोत सुरुवात करण्यासाठी आम्ही गेट अॅरे पहात आहोत गेट अॅरे एफपीजीए पेक्षा किंचित डिफरंट आहेत या अर्थाने ते एफपीजीए नंतर थोडेसे येते आपण परत एफपीजीए वर येऊ आणि ते काय होते ते पाहू एफपीजीए ही एक प्रकारची डिझाईन फॅसिलिटी होती जी आम्हाला प्रदान केली जाते ज्याचा वापर करून आपण एक वेगवान डिझाइन तयार करू शकता परंतु सर्वात खालची बाजू अशी होती की आम्हाला रिकॉल असलेले सर्व लॉजिक एल यु टी वापरुन इम्पलेमेंटेशन केले गेले होते जे या दरम्यान स्टॅटिक मेमरीपेक्षा काहीच नाही एलयूटी एसआरएएम वापरुन इम्पलेमेंटेशन आणले जातात तर स्वाभाविकच ते लॉजिक गेट्स वापरुन काही लॉजिक इम्पलेमेंटेशन करण्याइतके वेगवान असू शकत नाहीत तर एफपीजीए ऑपरेशनच्या गतीच्या दृष्टीने कमी होईल आता जेव्हा आपण गेट अॅरे किंवा जीए नावाच्या या दुसऱ्या टेक्नॉलॉजीबद्दल बोलत असाल तर गेट अॅरे नंतर एफपीजीए पेक्षा कमी फ्लेक्झिबल असेल पण त्याची स्पीड थोडी जास्त होईल तर हे सर्व डिझाइन परफॉर्मन्स ट्रेडऑफ आहेत त्या अर्थाने आम्ही असे म्हणतो की प्रोटोटाइपिंगच्या स्पीड च्या दृष्टीने गेट अॅरे एफपीजीए नंतर मुदतीनंतर येते त्या अर्थाने ते स्लाइटली स्लोवर होते मुख्य फरक हा आहे की हार्डवेअरवरील डिझाइनची इम्पलेमेंटेशन करण्यासाठी एफपीजीए साठी आपण ते आपल्या लॅबमध्ये करू शकता आपण हे यूजर प्रोग्रामिंगद्वारे करू शकता तर आपल्याकडे कॅड टूल उपलब्ध असल्यास आपण ते स्वतः करू शकता परंतु गेट अॅरे त्या मार्गाने करता येणार नाहीत ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपली इन्फॉर्मेशन किंवा फॅब्रिकेशन फॅसिलिटीसाठी रिक्वेस्ट करावी लागेल परंतु आपण असा प्रश्न विचारू शकता की जर मला ते फॅब्रिकेशन फॅसिलिटीसह पाठवावे लागले तर मग या गेट अॅरे चा काय फायदा आम्ही अधिक कन्व्हेन्शन एएसआयसी चिप ची डिझाईन आणि डेव्हलप का करीत नाही आणि त्यास फॅब्रिकेशन फॅसिलिटीवर पाठवित नाही आता आपण गेट अॅरे चे मूलभूत तत्व पाहू हे ज्या प्रकारे तयार केले जाते त्या मार्गाने कार्य करते सुरवातीच्या प्रकारच्या तत्त्वज्ञानापासून आयसी डिझाइन करण्याच्या तुलनेत एकूण कॉस्ट खूपच कमी होते ते कसे होते ते पाहूया गेट अॅरे साठी दोन स्टेप मेनुफॅक्चरिंग प्रोसेस आवश्यक आहे हे खूप महत्त्वाचं आहे दोन स्टेप पहिल्या स्टेप इंडिपेंडंट डिझाइनसारखे असतात आणि दुसरे स्टेप अधिक कस्टमायजेशन असतात हे डिझाइन डिपेंडंट आहे जसे मी याकडे येईल तर मी म्हणायचे म्हणजे असे की समजा पाच लोक लोक ऑर्गनायझेशन किंवा कस्टमर आहेत तेथे पाच कस्टमर आहेत ज्यांना जीए किंवा गेट अॅरे वापरून त्यांचे डिझाईन तयार करायचे आहेत म्हणून मी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये म्हटल्याप्रमाणे दोन स्टेप आहेत प्रथम डिझाइनपेक्षा इंडिपेंडंट आहे तर या पाच कस्टमरद्वारे पहिल्या स्टेपतील कॉस्ट शेअर केली जाऊ शकते तर प्रति कस्टमर कॉस्ट खूपच कमी होते आणि खरं तर फॅब्रिकेशनची ही पहिली पायरी ही अधिक कॉम्प्लेक्स स्टेप आहे किंवा त्यापेक्षा जास्त एक्स्पेन्सिव्ह स्टेप आहे जे कॉस्ट च्या बाबतीत शेअर केले जाते परंतु एकदा ही पहिली स्टेप पूर्ण झाल्यानंतर दुसर्या स्टेप आम्ही कस्टमरकडून ही स्पेसिफिक रिक्वेस्ट घेत आहोत आणि आम्ही आमच्या आयसी किंवा चिप कस्टमरच्या रिक्वेस्ट नुसार करतो तर दुसरी स्टेप कस्टमरकरिता स्पेसिफिक असेल त्या प्रत्येक कस्टमर बेसिसवर असेल म्हणूनच आपण पाहु शकता की कॉस्ट कंपोनंन्ट डिव्हाईड किंवा कमी होत आहे पुन्हा स्लाइडवर परत येत आहे पहिला फेज मध्ये जेनेरिक मास्क नावाच्या गोष्टीवर आधारित आहे पहिल्या टप्प्याला जेनेरिक मास्क म्हणतात म्हणजे आम्ही मास्किंग फॅब्रिकेशनचा एक सेट वापरतो ज्याचा वापर करून आपण चिपवर काही ट्रांजिस्टर तयार करता मोठ्या संख्येने लाखो ट्रान्झिस्टर परंतु ट्रान्झिस्टर एकमेकांशी जोडलेले नाहीत आपण त्यांना इंटर् कनेक्ट करत नाही आयसोलेशन हा आयसोलेट मार्गाने ट्रान्झिस्टर फॅब्रिकेशन करणे दुसर्या भागात जिथे तुमची इम्पलेमेंटेशन करायची आहे तेथे डिझाइन तयार करण्यासाठी तुम्ही इंटरकनेक्शन पूर्ण केले आहेत ही मूलभूत कल्पना आहे तर प्रथम स्टेप आपण मोठ्या संख्येने ट्रान्झिस्टर तयार करता जे कनेक्ट केलेले नाहीत दुसर्या स्टेपमध्ये आपण प्रदान केलेल्या डिझाइननुसार ट्रान्झिस्टर चे कनेक्शन इंटरकनेक्शन पूर्ण करा

आकृत्यानुसार मी थोडक्यात असेच दाखवित आहे ही पहिली स्टेप आहे जिथे आपण मोठ्या संख्येने ट्रान्झिस्टर तयार करता आता हे ट्रांझिस्टर जेव्हा आपण तयार करता तेव्हा हे सखोल प्रोसेस स्टेप असे म्हटले जाते कारण आपल्याला ऑक्साइड थर प्रसार पॉलिसिलिकॉन ऑक्साईडपासून पुन्हा अनेक लेवल तयार करावे लागतील आणि पुन्हा गेटसाठी आपल्याला आयसोलेशन आवश्यक आहे तर नंबर ऑफ फॅब्रिकेशनलेयर आवश्यक आहे जे या स्टेप ची कॉस्ट वाढवते या स्टेपसाठी आपण सेट अप स्टँडर्ड मास्क वापरता जे सर्व डिझाईन्ससाठी सेम असेल आणि आपण वेफर्स तयार करता मोठ्या संख्येने वेफर्स आहेत ते कोणत्याही कस्टमरद्वारे वापरले जाऊ शकतात आता दुसर्या स्टेप मध्ये आपण कस्टमरकडून ही विशिष्ट रिक्वेस्ट घेतल्यास आपण कॅस्टम मास्क तयार करता आणि आपण केवळ मेटलायझेशन तयार करता इंटरकनेक्शन्स पूर्ण करण्यासाठी आपण आधीपासूनच तयार केलेल्या ट्रान्झिस्टर च्या मेटल लेयर ऑन टॉप बनवतात तर हे असे आहे की हे दोन चरणांचे मनुफॅक्चर वर्क कसे करते गेट अॅरे साठी अर्थातच चिप यूटीलाईज होत आहे कारण जीएमध्ये ट्रान्झिस्टर आहेत ट्रान्झिस्टर आपण कोणत्याही प्रकारे वापरू शकता परंतुएफपीजीए मध्ये रीकॉल करते या सीएलबी मध्ये आपल्याकडे बर्याच अनावश्यक गोष्टी आहेत बरीच मल्टीप्लेक्सर्सफ्लिप फ्लॉप आहेत आपल्याला बर्याचदा त्या सर्वांचा अर्थ नसतो पण जीएमध्ये ते तसे नाही आपल्याला आवश्यक असल्यास आपण कोणताही ट्रांझिस्टर वापरू शकता आणिअर्थातच चिप स्पीड जास्त आहे कारण आपण कुठेही स्टॅटिक रॅम वापरत नाही हे केवळ ट्रान्झिस्टर आहेत जे कनेक्ट केलेले आहेत आणिटिपिकल गेट अॅरे चीप साईज मोठ्या प्रमाणात असू शकतात आता आपण डिझाइनस्टाईलकडे येऊ या ज्या आपण आयसी तयार करण्याबद्दल बोलतो तेव्हा बहुधा वापरली जातील तर हे स्टॅंडर्ड सेल डिझाइन सर्वात प्रचलित डिझाइन स्टाईलपैकी एक आहे एका अर्थाने आपण मॉडर्न डे कॉम्प्लिसिटी हॅण्डल करण्यासाठी कोणीही चिप्स स्क्रॅचपासून डिझाइन करत नाही डिझाइन रियूझ करण्याची कन्सेप्ट आहे तर आता लोक तंत्रज्ञान लायब्ररी नावाची एखादी वस्तू तयार करण्याविषयी बोलतात जिथे मी आधीच तयार केलेल्या काही स्मॉल स्टॅंडर्ड डिझाईन्स अतिशय इफिसिएंट मार्गाने तयार केल्या आहेत मी त्यांच्यासाठी एक कॉम्पॅक्ट लेआउट तयार केले आहे आणि मी ते लायब्ररीत स्टोर केले आहे उदाहरणार्थ तीन इनपुट नांड गेट म्हणून जेव्हा जेव्हा मला तीन इनपुट नांड आवश्यक असतात तेव्हा माझ्या डिझाइनमध्ये मी ते लायब्ररीतून उचलतो मी माझ्या लेआउटमध्ये ठेवतो मला इनपुट नांड आवश्यक आहे मी ते पुन्हा लायब्ररीतून उचलले आणि मी ते माझ्या डिझाइनमध्ये ठेवले या तथाकथित सेमी कस्टम डिझाइन स्टाईल च्या मागे ही संकल्पना आहे स्टॅंडर्ड सेल किंवा सेमी कस्टम डिझाइन स्टाईल ही एक डिझाइन स्टाईल आहे जिथे सर्व मास्क तयार करावे लागतात कारण फॅब्रिकेशनची कॉस्ट केवळ आपणच घ्यावी लागते तर याचा अर्थ असा की आपण एक डिझाइनर आहात आपण फॅब्रिकेशन करू इच्छिता म्हणून फॅब्रिकेशन ची संपूर्ण कॉस्ट आपणच घ्यावी लागेल म्हणून मूलभूत कल्पना जसे की मी नमूद केले आहे की आपण सामान्यतः वापरल्या जाणार्या लॉजिक सेल डेव्हलोप करता आणि त्यांना तथाकथित सेल लायब्ररीत स्टोर करता टिपिकल सेल लायब्ररीत काहीशे सेल असतात त्यापैकी काही दर्शविली आहेत काही असे की बेसिक गेट्स मल्टिप्लेक्सर्स फ्लिप फ्लॉप्स फुल अॅडर म्हणतात सेल लायब्ररीमध्ये या प्रकारचे सिम्पल ब्लॉक्स स्टोर केलेले आहेत काही कन्स्ट्रेन्ट आहेत आपण बोलत आहोत तर ही बेसिक कन्सेप्ट आहे परंतु जसे मी म्हणालो की सेलबद्दल काही कन्स्ट्रेन्ट आहेत प्रत्येक सेलची हाईट समान असणे आवश्यक आहे सर्व पेशी त्यांची हाईट समान निश्चित हाईट असणे आवश्यक आहे जर या सेलमध्ये फिक्स हाईट केली असेल तर आपण त्यांना साईडला ठेवू शकता आणि एकत्र जोडू शकता याचा फायदा आहे आपल्या व्हीडीडी आणि तशाच कार्यरत असलेल्या ग्राउंड लाइन सह सेलची सेम हाईट आहे आपण म्हणू शकता सेम हॉरीझॉन्टल कॉन्फिगरेशन जेणेकरून आपण त्यांना साईडला ठेवल्यास व्हीडीडी आणि ग्राउंड लाइन देखील सामील होतील हे एक ऍडव्हेंटज किंवा एक वैशिष्ट्य आहे तर हे रो आणि एंटरकनेक्शनसह सेलच्या ऑटोमेटेड प्लेसमेंटला अनुमती देते म्हणूनच मी म्हणालो की रो तयार करण्यासाठी सेलची संख्या बाजूला सारली जाऊ शकते पॉवर आणि ग्राउंड रेल सहसा सेलच्या अप्पर आणि लोवरच्या बाऊंड्रीना पॅरलल चालवते नेबॅरिंग सेल कॉमन पॉवर आणि ग्राउंड बस शेयर करतात आणि इनपुट आणि आउटपुट पिन सेलच्या अप्पर आणि लोवर बाऊंड्रीना लोकेटेड आहेत मी म्हणायचे म्हणजे मला फक्त एकदाच दाखव समजा हा एक स्टॅंडर्ड सेल आहे मी फक्त बॉक्स म्हणून लेआउट दर्शवित आहे हे दोन इनपुट nand शी संबंधित असल्याचे सांगू तर अशा व्हर्टिकल लाईन असतील ज्या ए आणि बी या दोन इनपुटचे रिप्रेझेन्ट करतील आणि आणखी एक व्हर्टिकल लाईन येईल जी आउटपुट दर्शवेल चला f म्हणा इतकेच नाही मी म्हटल्याप्रमाणे पॉवर सप्लाय व्हीडीडीसाठी एक फिक्स्ड ट्रॅक आणि ग्राउंडसाठी दुसरा फिक्स्ड ट्रॅक असेल म्हणून आपण काही इतर स्टॅंडर्ड सेलकडे पाहिले तर कदाचित काही अन्य फंक्शलिटी तर हे देखील खूप समान दिसेल आणि व्हीडीडी आणि ग्राउंड रेषा त्याच त्याच क्षैतिज स्थितीत चालू असतील जेणेकरून आपण त्यास बाजूला ठेवल्यास त्यांना जवळ आणा ही व्हीडीडी आणि ग्राउंड लाईन एकमेकांना टच करतील हा मेन ऍडव्हेंटज आहे जर आपल्याला रो आवश्यक असतील तर आपण या सर्व स्टॅंडर्ड सेल प्रत्यक्षात बाजूला ठेवू शकता जेणेकरुन व्हीडीडी आणि ग्राउंड लाईन आपोआप एकमेकांना टच करतील तर तेथून त्यांना पॉवर कनेक्शन मिळतील इथे काही उदाहरण दाखवले आहे हे दोन इनपुट नंदचे लेआउट आकृती आहे त्यानंतर नो इनव्हर्टर आहे हे दोन इनपुट न्याडचे सीमॉस डिझाइन आहे या रेड लाईन म्हणजे पॉलिसिलॉन लाइन आहेत ज्या ए आणि बी इनपुटला फीड करता आणि ही रेड लाईन या नॉट गेटचे इनपुट आहे जी या पहिल्या न्याड गेटच्या आऊटपुटमधून घेतली आहे आणि ह्याचे आऊटपुट ह्या व्हर्टिकल लाईनवर उपलब्ध आहे हे सेलचे उदाहरण आहे जिथे एकामागून एक न्याड गेट आणि इन्व्हर्टर जोडलेले आहेत तर सेट म्हणून ही स्टॅंडर्ड सेल फिक्स हाईटची असू शकतात परंतु त्यांच्या कॉम्प्लेक्ससिटीनुसार व्हॅरियिंग विड्थ असू शकतात आणि त्यांनी व्हीडीडी आणि ग्राउंडशी कनेक्ट केले जात जेव्हा आपण स्टॅंडर्ड सेल डिझाईन्ससाठी फ्लोर प्लॅनिंगबद्दल बोलता तर आयओ फ्रेमच्या अगदी आतच मी म्हणायचे म्हणजे आपल्याकडे एकूण चिप क्षेत्र आहे तर हे स्टॅंडर्ड सेल कनेक्ट केले जाऊ शकते तर आपण त्यास नंबर ऑफ रो मध्ये सहजपणे कनेक्ट करू शकता अशा ज्यात स्टॅंडर्ड सेल ठेवता येतील आणि त्या दरम्यान काही अंतर असेल जे पुढील एंटरकनेक्शनसाठी वापरले जाऊ शकतात

येथे माझ्याकडे एक डायग्रॅम कशी आहे ते पाहू हे डायग्रॅम स्टॅंडर्ड सेलची एक रो दर्शविते ही दुसरी रो आहे ही तिसरी रो आहे आणि काही इंटरकनेक्शन्स असे दर्शविले आहेत आपण इंटरकनेक्शन्स करता तेव्हा पहा त्यास दोन डिफरेंट कलर दर्शविले आहेत म्हणजे हॉरीझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन दोन डिफरेंट लेवलवर आहेत जेव्हा आपण त्यांना कनेक्ट करू इच्छित असाल तेव्हा आपण एका पार्टवर आणि दुसर्या पार्टवर एक पार्ट रन करतो जेणेकरून हे दुसरे कनेक्शन जे साईड बाय साईड आहे त्यास इंटरसेक्ट होऊ नये तर येथून इथपर्यंत एक कनेक्शन आहे आणि येथून येथून आणखी एक कनेक्शन आहे परंतु येथे कोणताही इंटरकनेक्शन्स नाही कोणतेही क्रॉस कनेक्शन नाही कारण ते दोन डिफरेंट लेवल कार्यरत आहेत ब्लू आणि पर्पल आणि आणखी एक गोष्ट आपल्याकडे असे दिसते की आपल्याकडे हे स्टॅंडर्ड सेल आहे आणि ही स्पेस या दरम्यान आहे आपण ते इंटरकनेक्शन्स रूटिंगसाठी लिव्ह करत आहात तर येथे एक गोष्ट खरी आहे की जर आपण असेच केले तर अशी स्थिती उद्भवू शकते की येथून काही पॉईंट कनेक्शनसाठी तुम्हाला येथून पॉईंट कनेक्ट आवश्यक आहे आपण येथून कनेक्ट करू इच्छित असल्याचे आम्हाला सांगू तर आपण कसे कनेक्ट करता कारण आपण पाहता मी ते येथे दर्शवितो मला म्हणायचे आहे की आपल्याकडे येथे सेलची एक रो आहे आपल्याकडे येथे सेलची एक रो आहे आपल्याकडे येथे पेशींची एक रो आहे तर हे सेल तुम्ही येथे एकेक करत आहात येथे तुम्ही सेल ठेवत आहात येथे तुम्ही सेल देखील ठेवत आहात आता समजा मला येथे पॉईंट जोडणे आवश्यक आहे तर मग मी कसे कनेक्ट करावे येथून येथून जाण्यासाठी माझ्याकडे कोणताही मार्ग नाही मला येथून येथून किंवा येथून जाण्यासाठी एक मार्ग आहे तर मी या प्रकरणात काय करीत आहे ते असे आहे की मी काही खास स्टॅंडर्ड सेल वापरतो ज्याला फीड म्हणतात तर सेल म्हणतात सेलद्वारे फीड करणे काहीही नाही फक्त ते सपोर्ट व्हर्टिकल कनेक्शनचे करतात दुसरे काहीच नाही लॉजिक नाही आपण हे कनेक्शन बनवू इच्छित असल्यास आपण काय करता काही दोन डिफरेंट कलर वापरुन दर्शवित आहेत आपण असे कनेक्शन बनवित आहात आणि येथून आपण असे आणखी एक कनेक्शन बनवित आहात याला सेल थ्रू फीड म्हणतात तर येथे जेव्हाही आवश्यक असेल आपण आपल्या डिझाइनमधील सेल द्वारे आपल्या सेलमध्ये या फीडचा समावेश करू शकता जेणेकरून आपण आवश्यकतेनुसार टॉपपासून बॉटमपर्यंत किंवा बॉटमपासून काही वायर घेऊ शकता आपण अधिक कॉम्प्लेक्स डिझाइन पाहू एक स्टॅंडर्ड सेल लेआउट सामान्यत कसे दिसते येथे तुम्ही पाहु शकता की येथे सेल्स आहेत येथे सेल्स आहेत आणि या स्पेस इन बिटवीनला चॅनल म्हणतात हे चॅनेल एंटरकनेक्शनसाठी वापरले जाते आपल्याला रेड दिसेल आणि या पिंक वायर दोन डिफरेंट लेवलवर दर्शविल्या आहेत ते एंटरकनेक्शनसाठी वापरले जातात अशा प्रकारे एक स्टॅंडर्ड सेल लेआउट कार्य करते आम्ही डिझाइनच्या स्टाईलबद्दल चर्चा करीत असलेले कारण आपल्यास दिसत असल्यास आताच्या आमच्या चर्चेवर त्याचा मोठा परिणाम होईल जसे की व्हीएलएसआय सर्किट्सच्या फिजिकल डिझाइनशी संबंधित पहिली गोष्ट जी आपण पाहणार आहोत ती म्हणजे फ्लोर प्लानिंग आणि प्लेसमेंट प्लेसमेंट म्हणजे ब्लॉक दिलेला असतो जिथे चिपमध्ये मला ब्लॉक ठेवावा लागतो आपण पाहत आहात की आपण या स्टॅंडर्ड सेल डिझाइन स्टाईलचे अनुसरण करीत असाल तर आपली चॉईस खूप लिमिटेड आहे आपल्याकडे आधीपासूनच रो डिफाइन केल्या आहेत आपण एका लाईन एक ब्लॉक ठेवू शकता परंतु आपल्याकडे असे कोणतेही रेस्ट्रिक्शन नसल्यास आपण ब्लॉक चिप वर कोठेही ठेवू शकत नाही त्या कोणत्याही कोऑर्डिनेटवर ठेवू शकता जे जास्त अन रिस्टिकटेड आहे आणि अर्थातच ते अधिक कॉम्प्लेक्स असेल म्हणूनच आपल्याला विशिष्ट स्टेपमध्ये बराच वेळ घालवायचा आहे की आपल्याला याची अजिबात गरज नाही की नाही हे खरोखर डिझाइन स्टाईलवर अवलंबून आहे स्टॅंडर्ड सेलमध्ये फ्लोर प्लानिंग करणे आवश्यक नाहीफक्त प्लेसमेंट करणे काहीतरी ठेवणे फ्लोर प्लानिंगचा अर्थ असा आहे की मी सिलिकॉन फ्लोअरवर हे कोठे ठेवतो ते म्हणजे फ्लोर प्लॅनिंग तर स्टॅंडर्ड सेल लेआउट असे दिसते आता आपण फुल कस्टम डिझाइनकडे येऊ तर आम्ही अधिक सांगत आहोत की आपल्याला सुरवातीपासून सर्व काही डिझाइन करायचे आहे परंतु मी आज प्रत्यक्षात म्हटल्याप्रमाणे खरोखर खूप जास्त वेळ असल्यामुळे आम्ही हे करतो परंतु तरीही फुल कस्टमचा अर्थ अनरिस्टिकटेड नसलेला असू शकतो मी चिपवर कोठेही ठेवू शकतो परंतु मी असे म्हणत नाही की मी सुरवातीपासून सर्व काही डेव्हलोप करीत आहे उदाहरणार्थ मी असू शकते मला म्हणायला हवे की माझ्या डिझाइनचा भाग म्हणून मला एक गुणक पाहिजे परंतु आपण आधीच एक मल्टीप्लायर तयार केले आहे मी ते आपल्याकडून घेऊ शकतो आपल्याकडून डिझाइन घेऊ आणि मी तेच डिझाइन माझ्या डिझाइनमध्ये ठेवू शकतो मी या प्रकारे डिझाइनचा पुन्हा वापर करू शकतो तर लोक या फॅशनमध्ये सामान्यत सहसा त्यांची व्हीएलएसआय चीप तयार करतात

स्टँडर्डसेल आधारित डिझाइन जसे मी म्हणालो की त्यांना सेमी कस्टम डिझाइन म्हणतात कारण पेशी प्री डिझाइन केलेले आहेत गेट्स मल्टीप्लेक्सर्सफ्लिप फ्लॉप ते सेम हाईटचे आहेत आणि ते सर्व पूर्व डिझाइन केलेले आहेत परंतु फुल कस्टम डिझाइन डिझाइनमध्ये आम्ही असे म्हणत आहोत की आमच्याकडे कोणतीही लायब्ररी नाही तर आपल्याला स्वतःचे सर्व ब्लॉक्स डिझाइन करावे लागतील आपल्याला ते ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी ठेवावे लागेल आमच्यात संपूर्ण फ्लेक्सिबिलिटी आहे परंतु ही संपूर्ण फ्लेक्सिबिलिटी उद्भवू नये यासाठी डेव्हलोपमेन्ट कॉस्ट प्रोहिबिटेडली जास्त असू शकतो आपण या गोष्टीचा विचार करता की मॉडर्न डेतील व्हीएलएसआय चिप्समध्ये एक अब्जांहून अधिक ट्रान्झिस्टर असू शकतात हे करणे किंवा फुल कस्टम डिझाइन पणे हाताळणे हे अशक्यतेच्या जवळपास आहे कारण आपले डिझाइन पूर्ण करण्यासाठी लेआउट पूर्ण करण्यासाठी डिझाइन तयार करण्यास आपल्यास अनेक वर्षे लागतील तर हे आपल्यासाठी खूप कॉम्प्लेक्स होईल म्हणून मी म्हटल्याप्रमाणे मी जोर देत आहे डिझाइन रीयूज ही एक अतिशय महत्वाची गोष्ट बनली आहे म्हणूनच जेव्हा आपल्याकडे आधीच्या काही डिझाइनरद्वारे डिझाइन केलेले असेल तेव्हा आपण वेळ वाचविण्यासाठी नेहमीच त्याचा रीयूज करण्याचा प्रयत्न कराल परंतु अशी काही गोष्ट तेथे नव्हती तरीही आपल्याला त्यास सुरवातीपासून डिझाइन करावे लागेल एक क्लासिक उदाहरण जेथे फुल कस्टम डिझाइन अत्यंत रिलिजिअसली आणि रिगरसली वापरले जाते ते मेमरी सेलच्या डिझाइनमध्ये आहे कारण मेमरी एक प्रकारची चिप असते जिथे आपण एका चिपच्या आत जास्तीत जास्त सेल किंवा बिट्स पॅक करण्याचा प्रयत्न करता अगदी कॉम्पॅक्ट आणि ऑप्टिमम लेआउटला अत्यंत महत्त्व आहे आणि मेमरीचा एक फायदा म्हणजे तो अॅरे म्हणून तयार केल्यामुळे एकदा तुम्ही सेलचा लेआउट तयार केला की तुम्ही त्यास बर्याच वेळा रिप्लिकेट करू शकता तर असे नाही की आपण सुरवातीपासून संपूर्ण चिपची लेआउट तयार करीत आहात आपण सेलचे लेआउट डिझाइन करीत आहात आपण बर्याच वेळा दशलक्ष वेळा अब्ज वेळा अशा वेळा पुन्हा तयार करत आहात तर मेमरी सेलसाठी आपण यासाठी खरोखर जाऊ शकता परंतु मी म्हटल्याप्रमाणे लॉजिक चिप डिझाइनसाठी आपण विविध डिझाईन्स स्टाईलचे कॉम्बिनेशन वापरू शकता आणि आपण डिझाइन रीयूज वापरू शकता लॉजिक सेल आपण वापरू शकता काही पार्ट आपण स्टॅंडर्ड सेल वापरू शकता काही पार्ट वेळ पहा 2457 आपण वापरू शकता डिझाइन रीयूजचा वापर करून आपण यासारखा ब्लॉक समाविष्ट करू शकता ही एक टिपिकल फिगर आहे जी आपल्याला सांगेल की फुल कस्टम डिझाइन ही संकल्पना का कार्य करणार नाही कारण वास्तविक फुल कस्टम डिझाइनमध्ये म्हणजे कुठे म्हणजे सर्वकाही फ्लेक्सिबिलिटी आहे जिओमेट्री शेप ओरिएन्टेशन रोटेशनचे कोनप्लेसमेंटप्रत्येक सर्किट ब्लॉकच्या प्रत्येक ट्रान्झिस्टर ची जागा स्वतंत्रपणे करता येते की नाही डिझाइनची प्रॉडक्टटिव्हिटी अत्यंत कमी असू शकते ही एक अव्हेरज फिगर होती जी प्रति डिझाइनर प्रति दिन 10 ते 20 ट्रान्झिस्टर उद्धृत केली जाते तर मोठ्या डिझाईन्ससाठी या प्रकारच्या फुल कस्टम डिझाइनसाठी जाणे व्यावहारिकपणे व्यवहार्य नाही तर आपण पहात आहात की आपण काही चिप्स बनवल्या ज्या आमच्याकडे लाखोंमध्ये विक्री करण्याशिवाय आहे उदाहरणार्थ इंटेल पेंटीयम्स मल्टीकोर चिप्ससीपीयू चिप्स तयार करणारे प्रोसेसर चिप्स तेथे एक चिप तयार करण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत खर्च करणे परवडेल जे बरेच चांगले आहे बरेच वेगवान आहे बरेच चांगले आहे परंतु ज्या बाबतीत आम्ही दोन बाजारात चिप्सची 1000 किंवा 10000 विक्रीची अपेक्षा केली होती अशा प्रकरणांमध्ये त्या एक्सरसाईज द्वारे करणे याला अर्थ नाही मी डिजिटल व्हीएलएसआय डिझाइनमध्ये म्हटल्याप्रमाणेफुल कस्टम डिझाइन फारच क्वचितच वापरले जाते मी उल्लेख केल्याप्रमाणे अपवाद म्हणजे हाय व्हॉल्यूम प्रॉडक्ट्सचे डिझाइन जसे की हाय परफॉरमन्स मायक्रोप्रोसेसर जे मोठ्या प्रमाणात विकल्या जातात मेमरी चिप्स आणि अर्थातच एफपीजीए चिप्समध्ये विकल्या जातात येथेच काही प्रकारचे फुल कस्टम डिझाइन किंवा काही कस्टम हे फुल कस्टम आणि सेमी कस्टम वापरले जाऊ शकते एक विशिष्ट फुल कस्टम लेआउट यासारखे दिसू शकते तर आपल्याकडे डिफरेंट शेप आणि साईज आकारांचे डिफरेंट ब्लॉक आहेत काही रेक्टअंगल आहेत काही लॉन्ग आहेत काही पातळ आहेत तर येथे आपण पाहू शकता की आपण या स्टॅंडर्ड सेल प्रकाराच्या डिझाइन तत्त्वाचे अनुसरण करू शकत नाही आपल्याला सिलिकॉन फ्लोरवर स्वतंत्रपणे हा ब्लॉक ठेवावा लागेल तर ठेवल्यानंतर त्यांना योग्य मार्गाने एंटरकनेक्ट करावे लागेल तर संपूर्ण तत्व येथे डिझाइनचे एंटायर फिलॉसॉफी डिफरेंट आहे आपल्याला ते वेगळ्या मार्गाने करावे लागेल डिझाइन स्टाईलमध्ये क्विक कॅम्परिजन करण्यासाठी आम्ही एफपीजीए गेट अॅरे स्टॅंडर्ड सेल आणि या पॅरामीटर्सच्या विरूद्ध फुल कस्टमची कॅम्परिजन करीत आहोत सेलचा आकारः एफपीजीए साठी आमच्याकडे सीएलबी आहेत ते फिक्स्ड केले आहेत गेट अॅरे साठी ते ट्रान्झिस्टर किंवा गेट फिक्स्ड केलेले आहेत स्टॅंडर्ड सेल सेल साईज बदलू शकतो परंतु त्यांची हाईट फिक्स्ड केली जाते परंतु फुल कस्टम साठी ते पूर्णपणे बदलण्यायोग्य आणि संपूर्ण फ्लेक्सिबल आहे सेलटाइप एफपीजीए साठी आपल्याकडे हा सीएलबी आहे जो प्रोग्राम केला जाऊ शकतो गेट अॅरे साठी ते ट्रान्झिस्टर किंवा गेट आहे जे फिक्स्ड केले आहे स्टॅंडर्ड सेल साठी आपण लायब्ररीतून कोणत्याही सेलमध्ये ठेवू शकता फुल कस्टम देखील आपण काहीही व्हॅरिएबल ठेवू शकता सेल प्लेसमेंट एफपीजीए गेट अरे आपल्याकडे काही पर्याय नाही ते आधीपासून प्री फॅब्रिकेटेड आहेत ते फिक्स्ड आहेत स्टॅंडर्ड सेल मध्ये आपण सेल केवळ रोमध्ये ठेवू शकता परंतु फुल कस्टम आपण त्यांना कोठेही ठेवू शकता इंटरकनेक्ट एफपीजीए ते प्रोग्राम करण्यायोग्य स्विच मॅट्रिक्स आहेत जे आपण प्रोग्राम करू शकता गेट अॅरे आपल्याला इंटरकनेक्शन कंप्लिट करावा लागेल हे व्हेरिएबल आहे स्टॅंडर्ड सेल फुल कस्टम ते देखील बदलू शकतात अर्थातच डिझाइन टाइम वार एफपीजीए सर्वात वेगवान आहे यास मिनिटे ते एका तासा पर्यंत लागू शकतात लॅबमध्ये असू शकतात गेट अॅरे तुलनेने वेगवान आहे स्टॅंडर्ड सेल मध्यम आहे फुल कस्टम स्लो आहे पहा मध्यम म्हणजे आपल्याला 6 महिन्यांपासून 12 महिन्यांचा अवधी असणे आवश्यक आहे यालाच आपण मेडीयम म्हणतो परंतु फुल कस्टम कंप्लिट डिझाइनसाठी अधिक वेळ आवश्यक आहे आपण या चौथ्या व्याख्यानाच्या शेवटी पोहोचलो आहोत आता पुढील दोन व्याख्यानांमध्ये आपण थोडक्यात ओव्हरव्हिव करू या म्हणजेच व्हीएलएसआय फिजिकल डिझाइन सायकलच्या वेगवेगळ्या स्टेपबद्दल जे या कोर्सच्या पुढील मॉड्यूल्समध्ये समाविष्ट होतील